आज मी एका नवीन मॉडेलवर चर्चा करणार आहे जे स्तंभ आधारित आहे RCC संरचनेच्या बाबतीत आपण याला फूटींग किंवा फाऊनडेशन म्हणून सांगतो आणि टेलच्या संरचनेच्या बाबतीत आपण हे स्तंभावर आधारित स्तंभ म्हणू म्हणजे स्तंभ विशिष्ट पायथ्याशी ठेवला जातो ज्याद्वारे अधिसंरचनाचा भार अधिसंरचनाद्वारे मातीमध्ये हस्तांतरित होणार आहे तर स्तंभाचा पाया मुळात स्तंभ आणि आधारफलक आणि एक अनसिअलरी असेम्बली यांचा समावेश असतो तर हा स्तंभ आधार दोन प्रकारचा आहे एकाला स्लॅब बेस म्हणतात आणि दुसऱ्याला गुसेट बेस म्हणतात तर स्लॅब बेसच्या बाबतीत जेव्हा भार कॉनसन्द्रीकली येत असतो आणि अशाठिकाणी लोडाची तीव्रता तुलनेने कमी असते तेव्हा सामान्यतः आपण हा स्लॅब बेस वापरतो आणि गुसेट बेसच्या बाबतीत भार सामान्यतः इसेन्ट्रीक स्वरूपाचा असतो आणि भारांचे परिमाण तुलनेने जास्त असते तर अशा ठिकाणी आपण सामान्यतः गुसेट बेस पसंत करतो तर आज आपण स्लॅब बेसबद्दलच्या पहिल्या व्याख्यानावर चर्चा करू आता स्तंभाच्या बेसशी मी सांगितल्याप्रमाणे स्तंभाच्या बेसचे मुख्य कार्य म्हणजे स्तंभाचे भार त्याच्या बेसशी हस्तांतरित करणे आणि त्यासाठी आपल्याला एक पसरलेले क्षेत्र आवश्यक आहे ज्याद्वारे स्तंभातील केंद्रित भार एखाद्या माध्यमाद्वारे मातीमध्ये पसरवला जाईल ज्याला बेस प्लेट म्हणतात म्हणजे स्तंभ आधार असेल जो आधार प्लेटवर ठेवला जाईल तर स्तंभातून येणारा कॉनसनट्रेटेड भार बेस प्लेटवर वितरित केला जाईल आणि नंतर बेस प्लेट पुन्हा काँक्रीट ब्लॉकवर ठेवली जाईल जी काँक्रीट ब्लॉक पुन्हा मातीवर ठेवली जाईल तर टप्प्याटप्प्याने भार वरच्या संरचनेपासून मातीपर्यंत वितरित केला जाईल आणि स्लॅब बेसमध्ये मुळात स्टीलच्या सामग्रीची जाड प्लेट असते आणि ही जाड प्लेट स्तंभाला काही कोनातून जोडली जाते ज्याला प्लेट कोन म्हणतात आणि ती जोडणी एकतर बोल्टद्वारे किंवा वेल्ड जोडणीद्वारे केली जाते आणि मी सांगितल्याप्रमाणे स्लॅब बेसचा वापर मुळात अशा प्रकारे केला जातो की तो केवळ हलक्या भारित स्तंभासाठी योग्य असेल आणि जर आपण हलक्या भारित स्तंभासाठी वापरला तर तो किफायतशीर ठरेल आणि बेस प्लेट एकतर स्टँचिऑनला वेल्डेड केली जाईल किंवा प्लेटच्या उजव्या कोनातून कॉलमशी जोडली जाईल आणि कॉलम बेस प्लेट्सच्या डिझाइनसाठी सहाय्यक सामग्रीवर आणि प्लेटच्या बेन्डीग दबाव आणण्याचे प्रमाण आवश्यक आहे आता आपण स्तंभ आधार आणि स्लॅब बेसची सर्वसाधारण सभा पाहूया तर उदाहरणार्थ समजा या ठिकाणी I विभाग अधिसंरचनामधून भार हस्तांतरित करीत आहे असे म्हणा की ते कॉनसनट्रेटेड भारात भार हस्तांतरित करू शकते आणि ते काही मोमेन्ट हस्तांतरित देखील करू शकते आणि नंतर आपण स्टील सामग्रीची बेस प्लेट प्रदान करतो तर याला बेस प्लेट म्हणतात आणि ही बेस प्लेट प्लेट कोन असलेल्या स्तंभाशी जोडलेली आहे तर जर ते कॉनसन्द्रीकली भरलेले असेल तर प्लेटच्या कोनांची किमान संख्या प्रदान केली जाते माफ करा प्लेटचा कोन स्तंभासह जोडण्यासाठी किमान बोल्ट प्रदान केले जातात अन्यथा आपल्याला रचना करावी लागेल आणि येथे आपण अँकर बोल्ट प्रदान करतो आता बेस प्लेटच्या खाली भार पुन्हा काँक्रीटच्या काँक्रीटच्या बेसशी पसरवला जातो ज्याला काँक्रीटचा पाया म्हणतात तर बेस प्लेटमधून येणारा भार पुन्हा काँक्रीटच्या पायथ्याशी हस्तांतरित केला जातो तर लोडची तीव्रता आणि जाडीची आवश्यकता यावर अवलंबून काँक्रीटची भिन्न श्रेणी वापरली जाऊ शकते आणि याचा अर्थ ब्लॉकच्या डायमेन्शनची आवश्यकता आणि प्लेटच्या डायमेन्शनची आवश्यकता तर हे आपण म्हणू शकतो की हे समोरचे दृश्य आहे म्हणजे स्लॅब बेसचे समोरचे दृश्य जर आपल्याला दिसले तर ते असे दिसेल आणि हा अँकर बोल्ट बेस प्लेटला काँक्रीटच्या बेसशी जोडण्यासाठी प्रदान केला जाईल ज्याला अँकर ब्लॉक म्हणतात तर अँकर बोल्ट देखील आवश्यकतेनुसार डिझाइन केले जातील आणि जर आपल्याला ते वरच्या व्हीव मध्ये दिसले तर असे दिसेल की याला बेसची रुंदी म्हणतात आणि ही बेसची उजवीकडील लांबी आहे आणि जर आपण बेस प्लेटचे प्लेन पाहिले तर बेस प्लेट अशी असेल तर ही बेस प्लेट आहे आणि ही बेस प्लेटची रुंदी आहे आणि ही बेस प्लेटची लांबी आहे मग स्तंभ प्रदान केला जातो उदाहरणार्थ हा I विभाग स्तंभ त्याचे वरचा व्हीव असे दिसेल आणि स्तंभ प्लेटच्या कोनाशी जोडलेला आहे तर आपण नाममात्र प्लेट कोन बोल्ट प्रदान करू शकतो जो प्लेट कोन स्तंभाला जोडेल तर हा स्तंभ आहे आणि हे वरचा व्हीव आहे तर हे स्लॅब बेस स्लॅब बेस प्रणालीचे चा व्हीव आहे आणि हे स्लॅब बेस प्रणालीचे समोरचा व्हीव आहे तर आपल्याला ज्याची रचना करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे बेस प्लेटचा आकार काय असेल म्हणजे लांबी रुंदी आणि जाडी बरोबर तर बेस प्लेटची लांबी आपल्याला जाणून घ्यावी लागेल आणि ती लांबी आणि रुंदी काँक्रीटच्या ग्रेडवरून शोधली जाऊ शकते म्हणजे बेस प्लेटचे किती क्षेत्र असणे आवश्यक आहे त्यामुळे क्षेत्र कोणत्याही फेल्युअरशिवाय काँक्रीटच्या बेसशी हस्तांतरित केले जाऊ शकते याचा अर्थ असा आहे की ते पुरेसे असावे जेणेकरून भार स्तंभातून काँक्रीटच्या बेसशी हस्तांतरित केला जाईल पुन्हा काँक्रीटच्या बेसचे परिमाण मातीच्या गुणधर्मांवर अवलंबून असते म्हणून आपल्याला मातीचा भार दाब माहित असणे आवश्यक आहे तर त्यानुसार आपल्याला काँक्रीटच्या बेसची लांबी आणि रुंदी किती असेल हे शोधावे लागेल जेणेकरून भार वितरित केला जाईल आणि मातीमध्ये योग्यरित्या हस्तांतरित केला जाईल तर प्रणाली अशा प्रकारे तयार केली जाते आणि अशा प्रकारे आपल्याला बेस प्लेटची रचना करावी लागेल कारण यामुळे कॉन्सेंट्रिक भार आणि मोमेन्ट आहे आणि हे मोमेन्ट आपण पाहू शकतो की काँक्रीटपासून बेस प्लेटपर्यंतच्या या एकसमान दाबामुळे तर येथे देखील कॉंक्रिटपासून बेस प्लेटवर एकसमान दाब येईल कारण कॉन्सन्ट्रिक लोड आहे तर जास्तीत जास्त बेन्डीगचा मोमेन्टच्या समोर स्तंभाच्या काठावर येईल तर काठावर जास्तीत जास्त बेन्डीग मोमेन्ट येईल तर आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की दोन्ही दिशेने प्रोजेक्शन काय असेल समजा योजनेत आपण या दिशेने प्रोजेक्शन पाहू शकतो असे म्हणतात की आपण b म्हणू शकतो आणि या शेवटी प्रोजेक्शन माफ होईल हा शेवट ठीक होईल तर a आणि b हे दोन्ही अक्षांमधील प्रोजेक्शन आहे आणि या प्रोजेक्शनमुळे बेंडिंग स्ट्रेस विकसित होईल बेंडी मोमेंट काठावर विकसित होईल आणि आपल्याला बेंडिंग स्ट्रेस ची गणना करावी लागेल आणि नंतर आपल्याला त्याचा प्रभाव शोधावा लागेल जेणेकरून त्यानुसार आपण प्लेटची जाडी शोधू शकू तर प्लेटची जाडी शोधण्यासाठी आपण काय करू शकतो ते शोधण्यासाठी बेंडिंग मोमेंट काय येत आहे हे शोधू शकतो तर जर आपण पाहिले की स्तंभ बेस प्लेटवर प्रतिबंधित आहे आणि बेस प्लेटवर काँक्रीटमधून एकसमान वितरित भार येत आहे असे समजा की हे डब्ल्यू बरोबर आहे आणि जर आपल्याला स्तंभ दिसला तर वरच्या व्ह्यू मध्ये असे काहीतरी आहे तर प्रोजेक्शन म्हणजे बेस प्लेट अशी आहे तर प्रक्षेपण असे असेल की हे a आहे आणि हे b आहे तर x अक्षासह अधिक जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट हा x अक्षासह जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट असेल आपण विचार करू शकतो की ww ही लांबी आहे म्हणजे सॉरी w हा काँक्रीटचा एकक दाब आहे तर बेंडिंग मोमेंट आपणw गुणिले प्रति युनिट लांबी शोधू शकतो आपण w गुणिले 1 गुणिले a गुणिले a गुणिले 2 शोधू शकतो तर x अक्षासह wa वर्ग 2 तर जर आपण हे x मानले आणि हे y आहे तर x अक्षासह आपण विचार करू शकतो की बेंडिंग मोमेंट येत आहे माफ करा हा एक आहे तर x अक्षासह wa वर्ग याचा आपण विचार करू शकता y अक्षासह आपण विचार करू शकता तरwa स्क्वेअर बाय 2 आणि दुसऱ्या दिशेने आपण m डॅश म्हणजे w गुणिले 1 गुणिले b गुणिले b गुणिले 2 असे म्हणू शकतो तर wb वर्ग भागिले 2 तर या टप्प्यावर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट सुमारे 2 दिशेला मी शोधू शकतो तर प्रभावी मोमेंट जो आपण एका दिशेने शोधू शकतो तो असेल तर प्रभावी मोमेंट मी wa वर्ग बाय 2 वजा म्यू गुणिले wb स्क्वेअर बाय 2 म्हणून शोधू शकतो जेथे म्यू हे पॉइसन गुणोत्तर आहे आणिस्टीलसाठी आपण म्यूला 0 3 म्हणून विचारात घेऊ शकतो तर मी w बाय 2 गुणिले स्क्वेअर वजा 0 3b चा विचार करू शकतो तर जास्तीत जास्त प्रभावी बेंडिंग मोमेंट wबाय 2 गुणिले वर्ग वजा 0 3b वर्ग म्हणून आढळू शकतो जेथे a हा लांब प्रोजेक्शन आहे आणि b हा लहान प्रोजेक्शनआहे ठीक आहे आता प्लेटची मोमेंट क्षमता मी शोधू शकतो की प्लास्टिक मोमेंट क्षमता mp 1 2fy गुणिले z e असेल बरोबर तर जेथे z e हे बेस प्लेटचे लवचिक विभाग मॉड्यूलस आहे तर आपण z e शोधू शकतो 1 गुणिले t वर्ग भागिले 6 एकक लांबीसाठी z हा b t वर्ग भागिले 6 असेल तर येथे b हा 1 आहे तर आपण 1 म्हणून m p शोधू शकतो 2 f y गुणिले t वर्ग भागिले 6 बरोबर तर आता जर आपण दबावामुळे मीन मोमेंटमुळे लोडच्या बरोबरीने केले तर मी 1 2 f y t चा वर्ग भागिले 6 हा डब्ल्यू भागिले 2 गुणिले a चा वर्ग वजा 0 3b वर्ग च्या बरोबर आहे आता आपल्याला पार्शियल सेफ्टी घटकाचा गुणाकार करावा लागेल तर पार्शियल सेफ्टी फॅक्टर विचारात घेऊन आपण 1 2fy चा विचार करू शकतो भागिले गॅमा m0 आणि गुणिले t वर्ग भागिले 6 हे समान आहे w भागिले 2 गुणिले वर्ग वजा 0 3 b वर्ग तर यावरून मी t चा वर्ग हा 2 5w गुणिले a चा वर्ग वजा 0 3b वर्ग गुणिले गुणिले गॅमा m0 भागिले f y किंवा बेस प्लेटची जाडी यातून शेवटी आढळू शकते 2 5w गुणिले a वर्ग वजा 0 3 b वर्ग गुणिले गॅमा m0 भागिले f y बरोबर तर बेस प्लेटची ही जाडी कोडमध्ये देखील उपलब्ध आहे तर हे सूत्र तुम्ही IS 800 2007 मध्ये शोधू शकता जिथे असे सांगितले गेले आहे की t हे वर्गमुळात 2 5 गुणिले w गुणिले a वजा 0 3 b वर्ग गुणिले गॅमा m0 भागिले f y तर अशा प्रकारे आपण दाब आवश्यकतेतून बेस प्लेटची पहिली लांबी आणि रुंदी शोधू शकतो म्हणजे त्यातून एकूण भार किती आहे हे मी शोधू शकतो की काँक्रीटचा भार दाब किती आहे हे देखील आपण शोधू शकतो तर भार भागिले भार दाब हे क्षेत्रफळाच्या बरोबरीचे असते तर त्यातून मी लांबी आणि रुंदी शोधू शकतो आणि यापासून मी जाडी देखील शोधू शकतो तर अशा प्रकारे आपण बेस प्लेटचे परिमाण शोधू शकतो आता आपण काही विशिष्ट पायऱ्या शोधू बेस प्लेटची रचना करण्यासाठी कोणत्या पायऱ्या आवश्यक आहेत ते पाहू तर जर आपण पायऱ्या प्रथम पाहिल्या तर आपण काय करू शकतो ते म्हणजे आपण गृहीत धरू शकतो की योग्य दर्जाचे काँक्रीट म्हणजे कोणत्या दर्जाचे काँक्रीट असणार आहे आणि आपण असे गृहीत धरत आहोत की भारामुळे दाब एकसमानपणे वितरित केला जातो ठीक आहे काँक्रीटचा दाब प्लेटच्या तळाशी एकसमान येत आहे ठीक आहे तर आणि कॉंक्रिटच्या श्रेणीच्या गृहितकांनुसार देखील आपण कॉंक्रिटच्या कॉंक्रिट बेअरिंग स्ट्रेंथची बेअरिंग स्ट्रेंथ 0 45fck शोधू शकतो जर आपण काँक्रीटची श्रेणी गृहीत धरली तर आपण काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ शोधू शकतो तर यावरून आपण पायरी 2 मध्ये काय करू शकतो ते आपण बेस प्लेटचे क्षेत्रफळ शोधू शकतो तर बेस प्लेटचे क्षेत्रफळ आपण एकूण भार p भागिले 0 45f ckशोधू शकतो बरोबर कारण 0 45 f c k ही बेअरिंग स्ट्रेंथ आहे आणि p हा स्तंभावरील एकूण केंद्रित भार आहे तर बेस प्लेट क्षेत्र आपण यातून शोधू शकतो आणि लक्षात ठेवा की हाp हा अक्षीय भार घटक आहे तर आपल्याला घटकासह गुणाकार करावा लागेल आणि आपल्याला p मूल्य शोधावे लागेल आता आवश्यक क्षेत्र मिळाल्यानंतर आपण बेस प्लेटचा आकार शोधू शकतो बेस प्लेटच्या आकाराचा अर्थ असा आहे की L आणि B काय असेल एकतर आपण येथे चौरस बेस प्लेट प्रदान करू शकतो किंवा आपण विशिष्ट लांबी आणि वजनाचे गुणोत्तर प्रदान करू शकतो आणि अर्थव्यवस्थेसाठी शक्य तितके आपण अंदाज A आणि B समान ठेवण्याची गरज आहे जर आपण पाहिले तर समजा ही बेस प्लेट आहे आता जर हा स्तंभ असेल तर प्रक्षेपण A आणि B जर वेगळे असेल तर मोठ्या प्रोजेक्शन सह मोठ्या दिशेने जास्तीत जास्त मोमेंट येईल तर मोठ्या प्रोजेक्शन सह मोमेंट अधिक असेल तथापि जर आपण प्रोजेक्शन समान मानले तर आपण काय शोधू शकतो तर प्रोजेक्शन थोडे कमी असेल जे आपण करू शकतो आणि आपल्याला वर्गवजा 0 3b वर्ग मोमेंट देखील माहित आहे थिकनेस जेव्हा आपण शोधणार आहोत की तेथे एक टर्म a स्क्वेअर मायनस 0 3b वर्ग आहे जर आपण Aआणि B समान ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते किमान होईल तर अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आपण अंदाज लांबी A आणि B शक्य तितकी समान ठेवण्याचा प्रयत्न करू मग चौथ्या टप्प्यात आपण जे शोधू शकतो ते आपण दाब डब्ल्यूची वास्तविक तीव्रता w म्हणजे p बाय बेस प्लेटच्या क्षेत्रफळाद्वारे शोधू शकतो तर बेस प्लेटचे हे क्षेत्र यापेक्षा वेगळे आहे कारण हे आवश्यक क्षेत्र आहे आणि हे आपण प्रदान करणार आहोत जे थोडे जास्त असेल आणि हे आपण बेस प्लेटची विशिष्ट लांबी आणि रुंदी विचारात घेत आहोत तर त्यातून आपण काँक्रीटच्या बेस पासून दबावाची तीव्रता शोधू शकतो तर पायरी 4 नंतर आपण शोधू शकतो की पायरी 4 मध्ये आपण जे पाहू शकतो ते आपण L आणि B च्या गृहीत मूल्याच्या आधारे दबावाची तीव्रता शोधू शकतो तर L आणि B आता 5 व्या टप्प्यात निर्धारित केले गेले आहे आपण आवश्यक किमान जाडीची जाडी शोधू शकतो तर किमान जाडी आपण आधी काढलेल्या सूत्रातून आढळेल जी 2 5w a वर्ग वजा 0 3 b वर्ग गुणिले गॅमा m0 भागिले f y बरोबर तर बेस प्लेटवर आवश्यक असलेली किमान जाडी IS800 2007कलम 7 1 मध्ये दिलेल्या या सूत्रावरून आढळू शकते तर मध्ये 7 1 बेस प्लेटची किमान जाडी आढळते आणि ती कॉम्प्रेशन मेंबर च्या फ्लेंजच्या जाडीपेक्षा जास्त असावी लागते तर बेस प्लेटची जाडी कमीतकमी कॉम्प्रेशन मेंबर च्या फ्लेंजच्या जाडीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जे देखील आपल्याला योग्य तपासणे आवश्यक आहे मग पायरी 6 मध्ये आपण काय करू शकतोस्पष्ट कोन खाली ठेवण्यासाठी आपण 2 ते 4 नाममात्र बोल्ट देऊ शकतो तर आपण काय करू शकतो तर स्तंभ बेस प्लेटवर ठेवला आहे आता आपण कॉन्सन्ट्रेटेड फोर्स च्या बाबतीत एक स्पष्ट कोन प्रदान करू आणि नाममात्र कोणाचा आकार प्रदान केला जाईल आणि असे धरण्यासाठी की आपण 20 मिमी व्यासाच्या बोल्टची 2 ते 4 अशी नाममात्र संख्या प्रदान करू ठीक आहे आणि जर आपण वेल्ड प्रदान केले तर पायरी 7 मध्ये आपण बेस प्लेटला जोडणारी वेल्डची लांबी कॉलमसह शोधू शकतो की वेल्डची लांबी म्हणजे आपण बघू उदाहरणार्थ जर कॉलम बेस प्लेटशी जोडलेला असेल तर वेल्डची उपलब्ध लांबी किती आहे आणि आवश्यक वेल्डची लांबी किती असेल हे आपण शोधू तर त्यातून आपण वेल्डच्या लांबीचा आकार वेल्ड आणि इतर गोष्टी शोधू शकतो तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती बेस प्लेटचा तपशील शोधू शकते तर थोडक्यात जर आपण येथे जे पाहू शकतो ते असे आहे की वरच्या संरचनेचा भार जमिनीच्या आधारस्तंभ आणि काँक्रीटच्या पायथ्यापासून बनवलेल्या आधार संरचनेद्वारे मातीमध्ये येत आहे आता काँक्रीटचा पाया निश्चित केला जाईल काँक्रीटच्या पायाचा आकार मातीच्या दाबाच्या आधारावर निश्चित केला जाईल त्याचप्रमाणे बेस प्लेटची लांबी आणि रुंदी काँक्रीटच्या बेअरिंग स्ट्रेंथ च्या आधारे ठरवली जाईल तर आपण कोणत्या दर्जाचे काँक्रीट प्रदान करणार आहोत त्यानुसार आपण बेस प्लेटची लांबी आणि रुंदी शोधू म्हणून एकदा आपण बेस प्लेटची लांबी आणि रुंदी शोधली की आपण बेस प्लेटची जाडी शोधू शकतो आणि बेस प्लेटची जाडी मोमेंट च्या आधारावर आढळू शकते आणि त्या मोमेंट ची गणना प्रोजेक्शनमधून जास्तीत जास्त माध्यमाने केली गेली आहे तर तेथे प्रोजेक्शन काय आहे ते आपण पाहू आणि स्तंभ टप्प्यात त्या आधारावर जास्तीत जास्त मोमेंट काय विकसित होणार आहे हे आपण शोधू की बेस प्लेटची किमान जाडी किती आवश्यक आहे आणि ती समीकरण 7 1 मध्ये आह कोडमध्ये देखील उपलब्ध आहे कलम आपण ते सूत्र शोधू शकतो ठीक आहे तर एकदा आपल्याला बेस प्लेटची जाडी कळली की तर बेस प्लेटचे परिमाण बेस प्लेटचे परिमाण निश्चित केले जाते म्हणजे लांबी रुंदी आणि जाडी त्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेटेड भार प्रदान करू आपण क्लीट कोनातून बेस प्लेटच्या स्थितीत स्तंभ ठेवण्यासाठी नाममात्र संख्येचे बोल्ट प्रदान करू आणि क्लीट कोनाचा आकार देखील नाममात्र असेल आणि मग अँकर बोल्टच्या माध्यमातूनही आपण काँक्रीटच्या बाजूने बेस प्लेट निश्चित करू बरोबर तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एखादी व्यक्ती बेस प्लेटची रचना करू शकते तर दुसऱ्या दिवशी आपण बेस प्लेटची रचना कशी केली आहे हे पाहण्यासाठी एक उदाहरण पाहू आभारी आहे